सुरुवातीला आपण मागील व्याख्यानाचा संक्षिप्त आढावा घेऊ मागील दोन व्याख्यानांमध्ये आपण ऑप्टोइलेक्ट्रॉनिक साधने अभ्यासत आहोत ही अशी साधने आहेत जेथे त्यावर पडणारा प्रकाश आणि पदार्थाचे विद्युत गुणधर्म यांत परस्परक्रिया घडते किंवा अशी परिस्थिती असते की इलेक्ट्रॉन व होल पुन्हा एकमेकांत विलीन होऊन प्रकाश देतात मागील व्याख्यानात आपण एलईडी म्हणजेच लाईट इमिटिंग डायोड पाहिले एलईडीच्या बाबतीत आपण पाहिले की आपण त्याचेकडे साधा p n जंक्शन म्हणून पाहू शकतो ज्यामध्ये आपण वाहक खुपसतो आपण n बाजूकडून इलेकट्रॉन खुपसतो आणि p बाजूकडून होल खुपसतो जेणेकरून हे इलेक्ट्रॉन व होल एकमेकांत विलीन होऊन आपल्याला प्रकाश मिळावा आता पदार्थाच्या बँड गॅप नुसार मिळणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी अर्थात वेव्ह लेंग्थ ठरते गॅलीअम आरसेनाइड सारखा पदार्थ असेल तर बाहेर पडणारा प्रकाश इन्फ्रारेड प्रभागातील असतो दृश्य प्रभागातील प्रकाश हवा असेल तर त्यासाठी आवश्यक बँड गॅप असणारा पदार्थ निवडावा लागतो तर आपण एलईडीबद्दल चर्चा केली आणि एलईडी हे उत्स्फूर्त किरणोत्साराचे उदाहरण आहे अर्थात बाहेर पडणारे किरण हे कोणत्याही दिशेने बाहेर पडतात आणि ते एकमेकांच्या फेज मध्ये असतीलच असे नाही आज आपण लेझर पाहणार आहोत लेझर हे ऑप्टो इलेक्ट्रॉनिक साधनांचे आणखी एक उदाहरण आहे येथे पदार्थातून विद्युत प्रवाह पाठवला जातो खुपसलेल्या ह्या करंटमुळे प्रकाश निर्माण होतो आता लेझर म्हणजे 'चेतवलेल्या किरणोत्सारामुळे वाढलेला प्रकाश' अर्थात लाईट अँप्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड ईमिशन ऑफ रेडिएशन ह्या सर्व शब्दांतील पहिले अक्षर घेऊन तयार होणार शब्द म्हणजे लेझर आता अनेक लेझर पदार्थ मिळवणे शक्य आहे उदाहरणार्थ वायू आधारित लेझर विशिष्ट उदाहरण घ्यायचे तर हेलियम निऑन लेझर आपल्याला घन लेझर देखील मिळवता येतो परंतु त्यातही सेमीकंडक्टर पदार्थ न वापरलेला घन लेझर उदाहरणार्थ रुबी लेझर आहे आजच्या व्याख्यानात आपण लेझरवर लक्ष केंद्रित करणार आहोत परंतु आपण विशेषतः सेमीकंडक्टरवर आधारित लेझर बद्दल बोलणार आहोत तर लेझरचे कोणते महत्वाचे गुणधर्म आपण लक्षात ठेवले पाहिजेत लेझर अतिशय एकवर्णीय असतात अर्थात रेषेची जाडी खरोखर अल्प असते आपण मागील व्याख्यानात पाहिले की रेषेची जाडी म्हणजे बाहेर पडणाऱ्या किरणांच्या तरंगलांबीचा पसारा आणि येथे रेषेची जाडी खूप कमी आहे लेझर किरणोत्सार हा स्पॅशिअली कोहेरन्ट देखील असतो आणि टेम्पोरली कोहेरन्ट देखील असतो ह्याचाच अर्थ किरण अतिशय फेजमध्ये असतात लेझर साठी आवश्यक प्राथमिक गोष्ट म्हणजे पॉप्युलेशन इन्व्हर्जन पॉप्युलेशन इन्व्हर्जन म्हणजे काय ह्याचा अर्थ भू स्थितीतील कणांपेक्षा उद्दीपित स्थितीतील कणांची संख्या अधिकाधिक असली पाहिजे पॉप्युलेशन इन्व्हर्जन नंतर दुसरी गोष्ट म्हणजे पदार्थावर येऊन धडकणारे किरण हा आहे चेतवणाऱ्या किरणोत्साराचा भाग पदार्थावर येऊन धडकलेले हे किरण उद्दीपित स्थितीतील कणांना भू स्थितीत जाणे भाग पाडतात आणि असे झाले की ते कण जे किरण बाहेर सोडतात ते सुरवातीला येऊन धडकलेल्या किरणांच्या फेजमध्ये असतात ह्याची परिणीती चेतवलेल्या किरणोत्सारात होते जे लेझर प्रक्रियेस कारणीभूत आहेत त्यामुळे आपल्याला लेझर क्रिया घडण्यापूर्वी पॉप्युलेशन इन्व्हर्जन निर्माण करणे आवश्यक आहे सेमीकंडक्टर लेझरच्या बाबतीत त्यांची रचना आपण पूर्वी पाहिलेल्या एलईडीच्या रचनेप्रमाणेच आहे परंतु सेमीकंडक्टर लेझरविषयी बोलताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर ह्या लेझरच्या रचनेचे एलईडीच्या रचनेशी अतिशय साम्य आहे परंतु सेमीकंडक्टर लेझरची इतर पद्धतीने निर्मिलेल्या लेझरशी तुलना केल्यास उदाहरणार्थ वायू आधारित लेझरशी तर त्यांमध्ये काही महत्वाचे फरक आहेत सर्व प्रथम येथे स्थित्यंतर ऊर्जा बँडमध्ये होते त्यामुळे लेझरच्या बाबतीत एक महत्वाचा निकष म्हणजे ते अतिशय एकवर्णीय हवेत ह्याचाच अर्थ रेषेची जाडी अतिशय कमी हवी वायू आधारित लेझरमध्ये उदाहरणार्थ हेलियम निऑन लेझरमध्ये आण्विक स्थितींमध्ये स्थित्यंतर होते आणि ह्या आण्विक स्थिती खूप धारदार असतात त्यामुळे अतिशय एकवर्ण निर्मिती होते परंतु सेमीकंडक्टर लेझरच्या बाबतीत स्थित्यंतर बहुधा कंडक्शन बँड मधून व्हॅलन्स बँड मध्ये होते त्यामुळे त्या बाबतीत ऊर्जा बँड असतो तर तेथे ऊर्जेचा रुंद पट्टा असतो त्यामुळे प्रकाशाच्या एकवर्ण असण्यावर दुष्परिणाम होतो आपल्याला आठवत असेल की एलईडीविषयी बोलताना तेथेही ह्यासारखीच समस्या होती तेथेही ऊर्जेचा रुंद पट्टा होता तेथे इलेक्ट्रॉन व होलच्या ऊर्जेमधील फरकाची किंमत वेगवेगळी असल्यामुळे असा ऊर्जेचा रुंद पट्टा होता त्यामुळे तेथेही रेषेला काही जाडी होती तापमान वाढल्यास ही रेषेची जाडी वाढते तसेच तरंगलांबी कमी झाल्यासही रेषेची जाडी वाढते त्यामुळे सेमीकंडक्टर लेझरविषयी बोलताना आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आपण ऊर्जा पट्टा वापरत असल्याने तेथे रेषेच्या अशा समस्येला वाव राहतो ह्या लेझरमधील ऍक्टिव्ह प्रभाग बहुधा अरुंद असतो आपण ऍक्टिव्ह प्रभागावाची व्याख्या नंतर लेझरची रचना अभ्यासताना पाहू परंतु ऍक्टिव्ह प्रभाग अरुंद असतो तो बहुधा नॅनोमीटरमध्ये असतो बहुतेक करून 1 मायक्रोमीटरपेक्षा कमी ह्याचा फायदा असा की लेझर साधनांचा आकार खूप लहान होतो त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या प्रकाश बिंदूच्या आकाराची कल्पना करा परंतु नुकसान असे की ह्यामुळे प्रकाश शलाकेचा डायव्हर्जन्स जास्त असतो बहुधा करंट हा प्रकाशवर्धन अर्थात लेसिंग क्रिया नियंत्रित करतो प्रकाशवर्धन क्रिया करंटवर अवलंबून असते कारण पदार्थात खुपसलेल्या वाहकांची संख्या करंट नियंत्रित करतो ह्याचाच अर्थ ही साधने विशेषतः उच्च वारंवारितेला मॉड्युलेट करणे सोपे जाते आपण म्हटले की लेझरची रचना आणि एलईडीच्या रचनेत साम्य आहे त्यामुळे आपल्याला आठवत असेल की एलईडीच्या बाबतीत कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि व्हॅलन्स बँड मध्ये होल असतात आणि प्रकाश मिळवण्यासाठी ह्या दोहोंचे पुनर्मीलन व्हावे लागते तर हे मांडणी करून दाखवायचे झाल्यास माझ्यापाशी २ ऊर्जा बँड आहेत आपण एकाला E2 म्हणू व दुसऱ्याला E1 म्हणू सर्व सामान्यपणे आपण असेही म्हणू शकतो की E1 ही भू स्थिती आहे व E2 ही उद्दीपित स्थिती excited state तर एक इलेक्ट्रॉन उद्दीपित स्थितीमध्ये आहे जो शिथिल होतो आणि भू स्थितीत परततो हे घडताना एक तर प्रकाश बाहेर सोडला जातो किंवा उष्णता बाहेर सोडली जाते एलईडी किंवा लेझरच्या बाबतीत ह्या प्रक्रियेत प्रकाश बाहेर पडतो आणि ह्या प्रकाशी तरंगलांबी किंवा वारंवारिता फ्रिक्वेन्सी बँड गॅप वर अवलंबून असते तर हा मूलतः उत्स्फूर्त किरणोत्सार आहे तो एलईडीमध्ये घडतो येथे चेतवलेला किरणोत्सार घडवून देखील शक्य आहे पुन्हा भू स्थिती E1 व उद्दीपित स्थिती E2 माना एक इलेक्ट्रॉन उद्दीपित स्थितीमध्ये आहे ह्या विशिष्ट बाबतीत पदार्थावर पडणारे एक किरणझोत hυ आहे आणि ह्या किरणांची ऊर्जा ह्या बँडगॅपच्या ऊर्जेइतकीच आहे जेव्हा असे घडते तेव्हा इलेक्ट्रॉन खाली पडतो त्यामुळे आणखी एक प्रकाश कण अर्थात फोटॉन निर्माण होतो जो आपल्या नमुन्यावर आधी पडलेल्या फोटॉनच्या फेजमध्ये असतो आता ह्याचा अर्थ एकमेकांच्या फेजमध्ये असणारे दोन फोटॉन बाहेर पडले हे चेतवलेल्या किरणोत्साराचे उदाहरण आहे तर लेझरच्या बाबतीत उत्स्फूर्त किरणोत्सार आणि चेतवलेला किरणोत्सार दोन्ही घडून येतात तर ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकांशी स्पर्धा करतात उलट प्रक्रिया देखील घडू शकते पदार्थावर प्रकाश पडला की इलेक्ट्रॉन उद्दीपित स्थितीतून खाली भू स्थितीत पडण्याऐवजी हा प्रकाश भू स्थितीतील इलेक्ट्रॉन शोषून घेतो आणि तोही उद्दीपित स्थितीत पोहचतो तर अशी शोषून घेण्याची क्रियादेखील घडू शकते तर लेझर पदार्थाच्या बाबतीत चढाओढीने अनेक प्रक्रिया घडतात चेतवलेला किरणोत्सार उत्स्फूर्त किरणोत्सार आणि शोषून घेण्याची क्रिया आदर्श लेझर पदार्थ मिळविण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्त किरणोत्सार आणि शोषून घेण्याची क्रिया दडपली पाहिजे आणि त्याच वेळी चेतवलेल्या किरणोत्सारास प्रोत्साहन दिले पाहिजे Rst हा चेतवलेल्या किरणोत्साराचा दर असेल Rab हा शोषण्याचा दर असेल φ ही पदार्थावर पडणाऱ्या फोटोनची तीव्रता असेल तर Rst - Rab म्हणजेच चेतवलेल्या किरणोत्साराचा दर वजा शोषण्याचा दर हा कशावर अवलंबून असतो तर उद्दीपित स्थितीतील इलेक्ट्रॉन वजा भू स्थितीतील इलेक्ट्रॉन गुणिले पदार्थावर पडणाऱ्या फोटोनची तीव्रता गुणिले आईनस्टाईन कोईफिशंट नावाचा एक स्थिरांक ह्यावर तर N2 व N1 ही उद्दीपित आणि भू स्थितीतील इलेक्ट्रॉन संख्या आहे उद्दीपित स्थिती आहे E2 आणि भू स्थिती आहे E1 B21 हा आईनस्टाईन कोईफिशंट आहे तो पदार्थाच्या गुणधर्मावर आणि स्थित्यंतरावर देखील अवलंबून आहे म्हणजेच ह्या पदार्थात स्थिती 2 व स्थिती 1 काय आहे ह्यावर अवलंबून आहे आणि स्थित्यंतरावरही ह्या विशिष्ट सूत्रात आपण एका सत्याकडे दुर्लक्ष केले आहे ते म्हणजे पदार्थात उत्स्फूर्त किरणोत्सारदेखील घडतो आपण अशी काळजी घेऊ की उत्स्फूर्त किरणोत्साराचा दर चेतवलेल्या किरणोत्साराच्या दराहून खूपच कमी राहील Rst हा Rab पेक्षा अधिक राखण्यासाठी N2 हा N1 पेक्षा अधिक असला पाहिजे तर ह्याच कारणास्तव लेझरमध्ये पॉप्युलेशन इन्व्हर्जनची आवश्यकता असते मी हे समीकरण पुन्हा लिहितो हे असे आहे आपण म्हटले की Rst हा Rabपेक्षा जास्त हवा असल्यास हे N2 N1 असेल तरच शक्य आहे असे पॉप्युलेशन इन्व्हर्जन बहुधा बाह्य उपायाने साध्य केले जाते सोपी क्लृप्ती अशी की p n जंक्शन असल्यास त्याला फॉरवर्ड बायस करायचे आपण ह्या आधी पाहिले आहे की फॉरवर्ड बायस केल्याने आपण सेमीकंडक्टरमध्ये म्हणजेच p n जंक्शनमध्ये वाहक खुपसतो त्यामुळे हे वाहक मूलतः पॉप्युलेशन इन्व्हर्जन घडवून आणतात आपण ह्या आधी पाहिले आहे की सेमीकंडक्टर लेझर रचना एलईडीच्या रचनेशी मिळतीजुळती असते परंतु ह्या साधनात इतर ऑप्टिकल घटक देखील असतात तर सामान्यपणे लेझरमध्ये ऑप्टिकल रेझोनेटर असतात आपण एका मिनिटभरानंतर ते पाहूच तर ऑप्टिकल रेझोनेटर असतात त्यांचे कार्य प्रकाश परावर्तन करणे हे असते जेणेकरून एका विशिष्ट तीव्रतेचा लेझर निर्माण व्हावा तर बहुधा प्रत्येक बाजूला एक असे एकूण 2 रेझोनेटर असतात ह्यांपैकी एक पूर्णपणे परावर्तन करतो तर दुसरा अंशतः परावर्तन करतो त्यामुळे लेझर आउटपुट एका बाजूकडून बाहेर येतो आता लेझरसाठी वापरले जाणारे पदार्थ पाहिल्यास ते आपण ह्या पूर्वी पाहिलेल्या एलईडीसाठी वापरलेल्या पदार्थासारखेच असतात ते डायरेक्ट गॅप प्रकारातील पदार्थ असावेत बहुधा काहीशी टप्प्याटप्प्यांची विषम रचना वापरली जाते आणि बँड गॅपनुसार लेझरची तरंगलांबी ठरते तर लेझर पदार्थांची काही उदाहरणे वेगवेगळ्या तरंगलांबी प्रभागातील पदार्थ दाखवण्यासाठी मी एक आलेख काढेन x अक्षावर मी तरंगलांबी घेतली आहे आणि त्याचे एकक मायक्रोमीटर आहे 1 मायक्रोमीटर म्हणजे 100 नॅनोमीटर त्यामुळे हा UV प्रभाग आहे 0 5 हा दृश्य प्रभागाचा मध्य आहे 1 हे खरेतर लॉग स्केल आहे तर दृश्य प्रभागातील प्रकाश मिळवण्यासाठी असा पदार्थ लागेल ज्याची बँड गॅप दृश्य प्रभागात असेल ते बहुधा दोन 6 असतात तर आपल्याला कॅडमीयम झिंक सल्फेट cadmium zinc sulphate घेता येईल आपण पाहिले होते की एलईडीच्या बाबतीत गॅलीअम आरसेनाइड वर आधारित अनेक पदार्थ होते गॅलीअम आरसेनाइड हे डायरेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर आहे ह्यातील बहुतांश पदार्थ लेझरसाठी देखील वापरता येऊ शकतात तर आपल्याला उच्च तरंगलांबीसाठी अल्युमिनिअम गॅलीअम आरसेनाइड शिवाय गॅलीअम आरसेनिक आणि फॉस्फरस तर कमी बँड गॅपसाठी पुन्हा इंडियम आरसेनाइड आधारित पदार्थ कॅडमियम व मर्क्युरी वापरता येतात ही संपूर्ण यादी नाही इतरही पदार्थांचा गठ्ठा आहे जो वापरता येतो परंतु येथे काहीशा सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या तरंगलांबी दर्शवलेल्या आहेत बहुधा विषम रचना वापरली जाते आपण आधी एलईडीच्या बाबतीत पाहिले होते की डिपलेशन क्षेत्रात वाहक एकवटण्यासाठी विषम रचना असलेले जंक्शन वापरले जातात असेच काहीसे येथेही वापरले जाते ह्याशिवाय बहुधा टप्प्या टप्प्यांची ग्रेडेड मांडणी देखील असते टप्प्या टप्प्यांची ग्रेडेड मांडणी वापरल्याने आपल्याला एपिटॅक्सिअल वाढ करता येते जर जाळ्यांची जुळणीत अधिक बेबनाव असेल तर त्यांच्या संलग्न पृष्ठभागापाशी अर्थात इंटरफेसपाशी व्यंगे तयार होतात एपिटॅक्सिअल थरांची निर्मिती करण्यासाठी जाळ्यांचे गुणधर्म अधिकाधिक जुळावे लागतात त्यामुळे हे साध्य करण्यास टप्प्या टप्प्यांच्या ग्रेडेड मांडणीची मदत होते कारण ते आपल्याला तरंग बँड गॅप मधील बदल देतात आणि त्याच वेळी एपिटॅक्सिअल थरांची निर्मितीही करू देतात पूर्वी सांगितल्यानुसार बहुधा दुहेरी विषम रचनेचा नमुना लेझरसाठी वापरला जातो तर लेझर पदार्थांचे एक उदाहरण घ्या त्याची लांबी L आहे दोन बाजूला दोन परावर्तन करणारे आरसे आहेत हे आहेत आरसे आणि त्यांची परावर्तिता मूल्ये R1 व R2 आहेत ह्या पदार्थात प्रकाश अर्थात लेझर प्रकाश निर्माण झालेला आहे हा प्रकाश दोन्ही आरशांकडून परावर्तित होतो आणि अखेरीस काही प्रकाश निसटून बाहेर पडतो तर ह्या विशिष्ट पदार्थात आपल्याला दोन्ही प्रकारचे किरणोत्सार मिळतात हा चेतविलेला किरणोत्सार आहे आपण पहिले आहे की लेसिंग प्रक्रियेसाठी हा किरणोत्सार शोषणापेक्षा खूप जास्त हवा तर α म्हणजे शोषणामुळे झालेले नुकसान आणि g म्हणजे किरणोत्सारामुळे झालेले वर्धन किंवा नफा अशी व्याख्या केल्यास g हा α पेक्षा जास्त हवा नफा हा नुकसानीपेक्षा अधिक हवा त्यानंतर आपल्याला एका विशिष्ट जागेवरील एकूण नफ्याची व्याख्या करता येईल एकूण नफा हा R1R2 expg αz ह्यावर अवलंबून असतो आता L ही जर लेझरची लांबी असेल आणि प्रकाश जर एका कोपऱ्यातून उगम पावत असेल तर तो L लांबीचा प्रवास करतो दुसऱ्या आरशामुळे परावर्तित होतो आणि पुन्हा उलट दिशेने L अंतर कापतो ह्याचाच अर्थ तो एकूण 2 L इतके अंतर कापतो तर आपला एकूण नफा आपण येथे लिहूया एकूण नफा Φ हा 1 पेक्षा जास्त आहे किंवा तो R1R2exp⁡g α इतका आहे आता एकूण कापलेले अंतर 2 L आहे कारण तो एका आरशाकडून दुसऱ्या आरशापर्यंत जातो आणि तेथून पुन्हा मागे येतो हे 1 पेक्षा जास्त हवे सामान्यपणे आपण थ्रेशहोल्ड गेन असा एक घटक सांगतो लेसिंग क्रिया घडून येण्यासाठी किती करंटचा पुरवठा करावा लागेल ह्याची माहिती हा घटक देतो पुन्हा एकवार हे लक्षात घ्या की किरणोत्सार हा शोषणापेक्षा अधिक व्हावा इतका करंट पुरवला पाहिजे तर त्यासाठी थ्रेशहोल्ड गेन Ithα12L1R1R2 हाच पर्यायाने आपल्याला लेसिंग क्रिया घडून येण्यासाठी आवश्यक करंट शोधून काढण्यास मदत करतो तर ह्या विशिष्ट उदाहरणात लेझरला ह्या साधनाच्या आतच अडकवून ठेवण्यासाठी हे 2 परावर्तक मदत करतात परंतु प्रकाश हा वरून किंवा खालून निसटून जाऊ नये म्हणून आपल्याला तो ऍक्टिव्ह थराच्या आतच देखील अडकवून ठेवायचा आहे तर हे साध्य करण्यासाठी विविध अपवर्तनी निर्देशांक असणारी ग्रेडेड रचना निवडली जाते त्यामुळे संपूर्ण अंतर्गत अपवर्तन होऊन प्रकाश ऍक्टिव्ह प्रभागातच राहतो तर मी ह्याचाही येथे समावेश करतो आणि लेझर रचनेची मांडणी रेखाटतो आपल्याला परावर्तक वापरून ही शलाका आडव्या दिशेतच ठेवायची आहे आणि ती उभ्या दिशेनेदेखील जाऊ द्यायची नाही ह्याला तरंग मार्गदर्शक अर्थात वेव्ह गाईड असे म्हणतात विविध अपवर्तनी निर्देशांक असणारे पदार्थ वापरून हे साध्य केले जाते तर हे आहेत दोन आरसे हा ऍक्टिव्ह प्रभाग आहे ह्याची लांबी L आहे ऍक्टिव्ह प्रभागावाची रुंदी d आहे ऍक्टिव्ह प्रभाग हा असा प्रभाग आहे जेथे इलेक्ट्रॉन व होल यांचे पुनर्मीलन होऊन लेझर प्रकाश निर्माण होतो येथे दोन इनऍक्टिव्ह प्रभागही आहेत तर हे दोन प्रभाग इलेक्ट्रॉन व होल ऍक्टिव्ह प्रभागातच अडकवून ठेवण्यासाठी वापरले जातात परंतु आपल्याला अशा प्रकारे पदार्थ हवे आहेत की जे तरंगांना मार्गदर्शन वेव्ह गाईड wave guiding करतील उदाहरणार्थ ऍक्टिव्ह प्रभागासाठी गॅलीअम आरसेनाइड व इनऍक्टिव्ह प्रभागासाठी एका बाजूस p प्रकारचा अल्युमिनिअम गॅलीअम आरसेनाइड आणि दुसऱ्या बाजूस n प्रकारचा अल्युमिनिअम गॅलीअम आरसेनाइड वापरू शकतो तर n2 किंवा nr2 हा गॅलीअम आरसेनाइडचा अपवर्तनी निर्देशांक आणि nr3 व nr1 हे इनऍक्टिव्ह अल्युमिनिअम गॅलीअम आरसेनाइड थरांचे अपवर्तनी निर्देशांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मानू संपूर्ण अंतर्गत परावर्तनासाठी nr2 हा nr1 nr3 पेक्षा जास्त हवा असे जेव्हा होते तेव्हा प्रकाश केवळ ऍक्टिव्ह प्रभागात परावर्तित होतो आणि बाहेर निसटू शकत नाही तर आपण ह्या कोनाला θ म्हणू संपूर्ण अंतर्गत परिवर्तनासाठी लागणारा निर्णायक कोन अर्थात क्रिटिकल अँगल म्हणजे θc आहे तो इतका असतो आता गॅलीअम आरसेनाइड अल्युमिनिअम गॅलीअम आरसेनाइड पदार्थाचे उदाहरण घ्या तर अल्युमिनियम गॅलीअम आर्सेनाईड हे AlxGa1 xAs असे लिहितात ह्या रचनेत अल्युमिनियम आर्सेनाईड व गॅलीअम आर्सेनाईड ह्यांचा संयोग आहे ह्याचे गुणधर्म x च्या किंमतीवर अवलंबून असतात बँड गॅप Eg हे x चे फंक्शन आहे ते 1 43 असे त्याचप्रमाणे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देखील x वर अवलंबून आहे ह्यानुसार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची किंमत गॅलीअम आर्सेनाईडपेक्षा कमी येते ज्यामुळे संपूर्ण अंतर्गत परावर्तन मिळू शकते x च्या एखाद्या विशिष्ट किंमतीस उदा 3 ह्या किंमतीस बँड गॅप Eg ची आकडेमोड केली असता ती 1 8 येते ही गॅलीअम आर्सेनाईडच्या 1 43 इतक्या बँड गॅपपेक्षा जास्त आहे ह्याचप्रमाणे x 0 3 साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची आकडेमोड केल्यास ती 3 38 येते ही गॅलीअम आर्सेनाईड च्या 3 59 पेक्षा कमी आहे त्यामुळे संपूर्ण अंतर्गत परावर्तनासाठी आवश्यक क्रिटिकल अँगलची किंमत आपण शोधून काढू शकतो 3 डिग्री मिळते त्यामुळे जर पदार्थावर पडणाऱ्या किरणांचा कोन θc पेक्षा जास्त असेल तर संपूर्ण अंतर्गत परावर्तन होते जर तो θc पेक्षा कमी असेल तर अंशतः परावर्तन होईल दोन्ही कडांपाशी दोन ऑप्टिकल परावर्तक वापरून व वेव्ह गायडींग करून म्हणजेच भिन्न रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची ग्रेडेड रचना वापरून आपण लेसिंग क्रिया मिळवू शकतो तर ही क्रिया एलईडीमधील क्रियेसारखी आहे परंतु एलईडीमध्ये ऑप्टिकल रेझोनेटर किंवा अशी वेव्ह गायडींग रचना नसते तर साध्या p n जंक्शन लेझरची बँड रचना पहा आपल्याला पॉप्युलेशन इन्व्हर्जन मिळवायचे आहे त्यामुळे आपल्याला जास्त संख्येने वाहक लागतील किंवा कंडक्शन बँडमध्ये जास्त इलेकट्रोन्स व व्हॅलन्स बँड मध्ये जास्त होल लागतील त्यामुळे आपण अतिशय डोप्ड p व n प्रकारच्या पदार्थांपासून सुरुवात करतो आणि आपण बहुधा डिजनरेट सेमीकंडक्टर वापरतो तर हे अतिशय डोप्ड आहेत आपण डिजनरेट सेमीकंडक्टर ह्या आधी पाहिले आहेत तेथे आपण म्हटले होते की डोपिंग पातळी खूप जास्त असल्याने अशुद्धी पातळ्याचा एक बँड बनतो जो व्हॅलन्स किंवा कंडक्शन बँडला जाऊन भिडतो ह्या विशिष्ट बाबतीत फर्मी पातळी बँडच्या आत असेल तर आपली p बाजू Ec Ev आणि फर्मी पातळी व्हॅलन्स बँडच्या आत असेल ह्याचप्रमाणे आपल्याला n बाजूला फर्मी पातळी कंडक्शन बँडच्या आत असेल तर ह्या विशिष्ट बाबतीत हे दोन पदार्थ वापरून p n जंक्शन तयार केले तर येथे जास्तीचे होल आहेत व येथे p भागामध्ये जास्तीचे होल आहेत व n बाजूस जास्तीचे इलेक्ट्रॉन आहेत डिप्लेशन क्षेत्र देखील अतिशय अरुंद आहे कारण आपण खूप जास्त डोपिंग केलेले आहे त्यामुळे जेव्हा आपण फॉरवर्ड बायस देऊ तेव्हा इलेक्ट्रॉन n बाजूकडून डिप्लेशन क्षेत्रात खुपसले जातात आणि p बाजूकडून होल खुपसले जातात हे इलेक्ट्रॉन व होल ऍक्टिव्ह प्रभागात एकमेकांत विलीन होतात ऍक्टिव्ह प्रभाग म्हणजेच अन्य काही नसून डिप्लेशन क्षेत्र होय आपण ह्या रचनेत फेरफार करू शकतो ह्या विशिष्ट बाबतीत हे एक साधे p n जंक्शन आहे ते एकाच पदार्थावर आधारित आहे आपण एलईडीप्रमाणे विषम रचना वापरू शकतो किंवा आपण दुहेरी विषम रचना वापरू शकतो आपण तसे उदाहरण पाहू तर आपण ह्या आधीच गॅलीअम आर्सेनाईड अल्युमिनिअम गॅलीअम आर्सेनाईड आधारित व्यवस्था पाहिली आहे त्याचा वेव्ह गायडींगच्या बाबतीत असा फायदा होतो की संपूर्ण अंतर्गत परावर्तनदेखील शक्य होते परंतु अल्युमिनिअम गॅलीअम आर्सेनाईडचा बँड गॅप गॅलीअम आर्सेनाईडमध्ये जास्त आहे त्यामुळे वाहक ऍक्टिव्ह प्रभागात म्हणजेच गॅलीअम आर्सेनाईड प्रभागात अडकवून ठेवण्यासाठी त्याची मदत होते जर अल्युमिनिअम गॅलीअम आर्सेनाईड गॅलीअम आर्सेनाईड वर आधारित n प्रकार व नंतर p प्रकारचा अल्युमिनिअम गॅलीअम आर्सेनाईड असेल तर हे दुहेरी विषम रचना असलेले जंक्शन जेव्हा आपण फॉरवर्ड बायस करतो तेव्हा पुन्हा एकवार आपण n बाजूकडून गॅलीअम आर्सेनाईडमध्ये इलेक्ट्रॉन खुपसतो आणि p बाजूकडून गॅलीअम आर्सेनाईडमध्ये होल खुपसतो तेव्हा ह्या दोन्हींचे पुनर्मीलन होऊन लेझर प्रकाश मिळतो तर आपण एक अतिशय साधे बँड चित्र रेखाटत होतो मी काही जास्तीच्या रेषा रेखाटल्या आहेत तर हा मध्यभाग म्हणजे आपला ऍक्टिव्ह प्रभाग आहे येथे इलेक्ट्रॉन व होल आहेत त्यांचे पुनर्मीलन होऊन प्रकाश मिळतो लेसिंग क्रिया घडवून आणण्यासाठी ह्या प्रकारच्या रचनेत नंतर आरसे बसवले जातात बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता इलेक्ट्रॉन होल जोड्यांच्या संख्येवर म्हणजेच करंटवर अवलंबून असते प्रकाशाची तीव्रता विरुद्ध बायस करंट असा आलेख रेखाटू किती इलेक्ट्रॉन होल जोड्या खुपसल्या जातील हे बायस करंट ठरवतो करंटची एक निर्णायक किंमत अर्थात थ्रेशहोल्ड असते त्याहुन कमी किंमतीस पदार्थ एलईडी म्हणून काम करतो आणि त्याहुन जास्त किंमतीस लेझर म्हणून तर असा threshold ठरवला आपण आधी पाहिले होते की थ्रेशहोल्ड करंट हा थ्रेशहोल्ड गेनवर अवलंबून असतो त्यासाठी उत्सर्जन हे शोषणापेक्षा जास्त असावे लागते ही थ्रेशहोल्ड किंमत पदार्थावर अवलंबून असते त्याचप्रमाणे त्याच्या रचनेवरही अवलंबून असते तर ही आरशांच्या परावर्तन गुणधर्मावर α वर आणि नमुन्याच्या आकारमानावरही अवलंबून असते तर हा केवळ साधा दुहेरी विषम रचनेवर आधारित लेझर आहे काही वैशिष्ट्यपूर्ण लेझरही असतात त्यात ऍक्टिव्ह प्रभागात क्वांटम कनफाइनमेंट करता येते त्यांना 'क्वांटम वेल' आधारित लेझर म्हणतात आपण आताच गॅलीअम आर्सेनाईड व अल्युमिनिअम गॅलीअम आर्सेनाईड लेझर पाहिला तशा दुहेरी विषम रचना असलेल्या लेझर मध्ये गॅलीअम आर्सेनाईड प्रभाग हा ऍक्टिव्ह प्रभाग असतो ऍक्टिव्ह प्रभागावाची रुंदी डी ब्रॉग्ली तरंगलांबी च्या जवळपास असेल तर त्या बाबतीत ऍक्टिव्ह प्रभागात क्वांटम कनफाइनमेंट होऊ शकते आता डी ब्रॉग्ली तरंगलांबी बहुधा काही नॅनोमीटर मध्ये असते त्यामुळे जात ऍक्टिव्ह प्रभाग केवळ काही नॅनोमीटर जाड असेल तर तो 1D 2D किंवा 3D असेल त्यानुसार क्वांटम कनफाइनमेंट च्या भिन्न प्रती मिळू शकतात ऍक्टिव्ह प्रभाग एखाद्या पातळ पटलाप्रमाणे असेल तर त्याची केवळ जाडी ही डी ब्रॉग्ली तरंगलांबी च्या जवळपास असते तर ही जाडी λ च्या जवळपास असते ह्या बाबतीत 1D क्वांटम कनफाइनमेंट मिळते ह्याला क्वांटम वेल म्हणतात ह्या ऐवजी जर तो तारेच्या स्वरूपात असेल आणि तारेची त्रिज्या तर λ च्या जवळपास असेल तर ही 2D क्वांटम कनफाइनमेंट झाली म्हणजेच क्वांटम तार आणि जर तो बिंदूच्या रूपात असेल तर सर्व 3 ही बाजूची मोजमापे λ च्या जवळपास असतील त्यामुळे 3D कनफाइनमेंट म्हणजेच बिंदू मिळेल जेव्हा जेव्हा क्वांटम कनफाइनमेंट होते तेव्हा आपल्याला सुट्या सुट्या ऊर्जा पातळ्या मिळतात ह्यामुळे रेषेची जाडी देखील अतिशय कमी होते तर आपण अशी दोन ऑप्टोइलेक्ट्रॉनिक साधने पाहिली जेथे इनपुट इलेक्ट्रिक करंट आहे आणि आउटपुट प्रकाश आहे एलईडी व लेझर दोन्ही बाबतीत पुढील वर्गात आपण उलटा प्रकार पाहणार आहोत तेथे आपण एखाद्या पदार्थावर प्रकाश पाडू आणि आउटपुट इलेक्ट्रिक करंट कसा असेल ते पाहणार आहोत पुढील वर्गात आपण फोटो डिटेक्टर पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण